इन्वर्तींग अंपलिफायर वर्सेस स्मिथ ट्रिगर आपले स्वागत आहे मागच्या क्लासमध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वापरून इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आणि नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे अनालीसिस कसे करायचे ते शिकलो आता आपण नक्कीच डिफरेन्स ऍम्प्लिफायर चे अनालीसिस कसे करायचे ते पाहूयात पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर चुकून ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे प्लस मायनस टर्मिनल कुठल्याही सर्किट मध्ये उलट सुलट झाले तर काय घडेल तर हे सर्किट पहा हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे सर्किट मी इथे कॉपी करतो तेव्हा हे आपले इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे बरोबर सर्किट आहे आता इथे जर आपण चुकून हे टर्मिनल प्लस केले आणि हे दुसरे टर्मिनल मायनस केले तर काय घडेल म्हणजे जर इन्व्हर्टटिंग एंपलीफायर मध्ये आपण इन्व्हर्टटिंग टर्मिनल आणि नॉन इन्व्हर्टटिंग टर्मिनल उलट सुलट केले तर काय घडेल खरेतर मुळतः हे आपले इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे सर्किट आहे आणि हे इथे टर्मिनल उलट सुलट केलेले सर्किट आहे तेव्हा हे चुकीचे सर्किट आहे या सर्किट चे हे तुमचे हे प्लस इथे हवे होते आणि मायनस इथे हवे होते पण हे चुकीचे सर्किट आहे माझे प्लस इथे आणि मायनस इथे आहे तेव्हा आता काय घडेल हे आपण कसे अनालाइज करू शकतो ते आपण शिकू यात तर पुन्हा एकदा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे जर V1 हे इनपुट असेल तर आउटपुट Vo ची काय व्हॅल्यू असेल म्हणजेच आता आपल्याला हे या चुकीच्या सर्किट साठी शोधायचे आहे पण आता आपण पुन्हा एकदा तीच पद्धत वापरणार आहोत म्हणजेच आधी आपण अननोन काय आहेत ते शोधनार आणि नंतर त्यासाठी सोडवणार आहोत इथे Vo हे आउटपुट आहे आणि हे Vn आहे V1 हे दिलेले आहे आणि Vp 0 आहे म्हणजेच इथे V1 आणि Vp 0 हे माहित आहे तेव्हा आपल्याकडे हे दोन अननोन आहेत त्यामुळे आता आपल्याला हे दोन अननोन शोधण्यासाठी दोन रिलेशनशिपची गरज आहे आता या दोन रिलेशनशिप पैकी एक रिलेशनशिप आपल्याला सर्किट च्या या पार्ट वरून म्हणजे ह्या R1 आणि R2 या रेझिस्टन्स च्या सेरीज कॉम्बिनेशन वरून VN V0 R1R1R2 V1 R2R1R2 असे मिळते तर हे Vo आणि V1 चे वेटेड अवरेज आहे आणि इथे Vo चे वेट R1 च्या प्रमाणात आहे तेव्हा Vo हे R1 पासून पुढे आणि R2 च्या जवळ आहे म्हणून इथे आपण Vo ला R1 ने मल्टिप्लाय केलेले आहे आणि V1 च्या सोबत R2 आहे याचाच अर्थ असा आहे की रेजिस्टन्स V1 च्या पुढे आहे तेव्हा इथे Vn साठी हा नवीन नियम आहे तर हे सुद्धा एक रिलेशनशिप आहे जिथे तुम्ही यातील करंट शोधून आणि नंतर यात इथे व्होल्टेज ड्रॉप ऍड करून शोधु शकतात हे अशाच प्रकारे आपण मागच्या क्लासमध्ये देखील केले आहे तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात की तुम्हाला असे सारखेच उत्तर मिळत आहे अशाप्रकारे आपण हे पटकन शोधू शकतो V0 VN R1R2R1 V1 R2 R1 तर हे रिलेशनशिप क्रमांक 1 आणि हे दुसरे रिलेशनशिप आहे जे आपल्याला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळालेले आहेत हे आपण पटकन करूया तेव्हा स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळालेले हे दुसरे रिलेशनशिप आहे हे इथे Vp Vn असे आहे आणि इथे हे Vo आहे आणि या कॅरेक्टरस्टिक्स आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर प्रमाणे आहे इथे ही लाईन y अॅक्सिस च्या जवळ आहे तर हे असे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स आहे आता इथे ही छोटीशी चूक झालेली आहे इथे हे Vn व्होल्टेज पॉझिटिव्ह टर्मिनल ला जोडलेले आहे आणि Vp हे निगेटिव टर्मिनल ला जोडलेले आहे कारण मी इथे साइन बदलले आहे तेव्हा मी आधी Vn Vp आणि Vp Vn अशी नावे बदलून घेतो तर इथे N हे निगेटिव्ह साठी आणि P हे पॉझिटिव्ह साठी आहे तेव्हा आता मी इथे प्रत्येक ठिकाणी हे N आणि हे P तसेच इथेसुद्धा p करतो आता हे आपले Vp आहे आणि हे Vn आहे त्यामुळे आता Vn 0 आहे आणि हे बरोबर असेल तर Vn 0 आहे आणि म्हणून हे इथे मी सरळ Vp सोबत लिहितो तसेच Vn 0 आहे म्हणून आता हा कर्व Vp आणि V0 मधील रिलेशन आहे तर हे असे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळालेले एक रिलेशनशिप आहे आणि हे दुसरे रिलेशनशिप आपल्याला या बाहेरच्या सर्किटला पोटेन्शियल डीवाईडर रुल वापरून मिळते आता आपण यांना एकत्र प्लॉट करूयात तेव्हा हे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स आहे आणि मी हा कर्व काढतो तर हा कर्व Vo म्हणजेच y एक्सिस आहे आणि इथे हे X एक्सिस ला N ने मल्टिप्लाय करून त्यातून कॉन्स्टंट मायनस करूयात कारण V1 हे दिलेले आहे तेव्हा हे y NX C असे दिसते तर इथे हा स्लोप पॉझिटिव आहे पण इंटरसेक्ट असा निगेटिव्ह दिसत आहे हा इंटरसेक्ट निगेटिव्ह आहे कारण आपण हे निगेटिव्ह आणि V1 पॉझिटिव्ह घेतले आहे आणि हा स्लोप इथे पॉझिटिव आहे कारण रेझिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतात तेव्हा इथे तुम्ही पाहू शकतात कि हे दोन कर्व 1 2 3 या तीन पॉइंट ला इंटरसेक्ट करतात म्हणजेच इथे हे 3 सोल्युशन शक्य आहेत तेव्हा हे एक सोल्युशन हे दुसरे सोल्युशन आणि हे अजून एक तिसरे सोल्युशन आहे अशाप्रकारे इथे तीन सोल्युशन शक्य आहेत या ठिकाणी आपण या तीन पॉइंटला A B आणि C अशी नावे देऊया तर Vp आणि Vo या दोन अननोन साठी असे हे तीन सोल्युशन आहेत जर हे सोल्युशन असेल तर आउटपुट Vo Vसप्लाय असेल तेव्हा मी इथे A B आणि C असे लिहितो आणि A या पॉइंट ला आपल्याला Vo Vसप्लाय असे मिळते तर हे Vसप्लाय आहे आणि Vp हे काहीतरी आहे हे मी लिहित नाही आणि पॉईंट B साठी आपल्याला आउटपुट Vo हे Vसप्लाय आणि Vसप्लाय मध्ये मिळते तर इथे मी Vसप्लाय Vo Vसप्लाय असे लिहितो आणि Vp हे झिरो च्या अगदी जवळ आहे तसेच पॉईंट C साठी आपल्याला आउटपुट Vo हे Vसप्लाय आणि Vp हे पुन्हा काहीतरी मिळत आहे जर ही अशी उभी लाईन काढली तर ही इथे Vp ची व्हॅल्यू मिळते पुन्हा एकदा सांगतो जर या पॉईंट A ला ही अशी उभी लाईन काढली तर ही इथे Vp ची काहीतरी व्हॅल्यू मिळते इथे मी हे लिहितो तेव्हा इथे हे तीन शक्य असलेले सोल्युशन आहेत कारण इथे तीन इंटरसेक्शन पॉईंट आहेत पण आउटपुट च्या एकाच वेळी या तीन व्हॅल्यू शक्य नसतील A B आणि C यापैकी आपल्याला कुठलीही एकच व्हॅल्यू मिळू शकते तेव्हा हे जरी बरोबर असले तरी आपण एकाच वेळी आउटपुटच्या तीनही व्हॅल्यू घेऊ शकत नाही तर मग यापैकी आपण कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो याचे उत्तर म्हणजे पॉईंट B असू शकते का हे आपण दाखवू यात किंवा सिद्ध करूयात तर हा पॉईंट B हे अनस्टेबल सोल्युशन आहे आणि म्हणून पॉईंट B हे याचे उत्तर किंवा आउटपुट या व्हॅल्यू ला असणे संभव नाही आणि म्हणून पॉईंट B हे याचे उत्तर किंवा आउटपुट होल्टेज या पॉईंटला येणे अजिबात शक्यच नाही आणि म्हणून आउटपुट Vo हे म्हणजेच सोल्युशन हे पॉईंट A किंवा पॉईंट C ला असू शकते म्हणजेच आउटपुट Vo हे Vसप्लाय किंवा Vसप्लाय असू शकते पण पुन्हा आपल्याकडे दोन शक्यता येतात तेव्हा यापैकी कोणते एक आउटपुट असू शकते तर याचे उत्तर हे आउटपुट Vo च्या मागील बाबींवर किंवा मागील व्हॅल्यू वर अवलंबून आहे तर आता हेच मी सिद्ध करून दाखवतो तेव्हा सुरुवातीला आधी मी पॉईंट B का स्टेबल नाही ते सिद्ध करतो त्या साठी आधी मी हे कॉपी करून घेतो तेव्हा हा पॉईंट B स्टेबल नाही हे दाखवण्यासाठी आपण समजू यात की आउटपुट म्हणजेच सोल्युशन काही क्षणांसाठी ह्या पॉईंट B वर आले पण काही डिस्टर्बन्स मुळे किंवा कुठल्याही कारणामुळे ते आउटपुट Vo थोडेसे बदलले तर हे आउटपुट Vo थोडेसे खाली किंवा वर होऊ शकते हे कशामुळे होते याचा तुम्ही विचार करू शकतात शेवटी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हे एक आयसी आहे आणि त्यामुळे याचे आउटपुट हे सप्लाय व्होल्टेज च्या निबझ वर देखील अवलंबून आहे म्हणजेच जर सप्लाय होल्टेज मध्ये काही नॉईज असेल तर ते आउटपुट ला सुद्धा दिसते आणि त्यामुळेच आउटपुट Vo हे थोडे खाली किंवा वर असे अस्थिर होताना दिसते आता जर समजा आउटपुट Vo हे थोडेसे वर गेले तर काय घडेल म्हणजेच या पॉइंटची व्हॅल्यू थोडीशी वाढवली तर Vp ची व्हॅल्यू देखील थोडीसी वाढते कारण आपण V1 हे कॉन्स्टंट म्हणजे न बदलणारे असे गृहीत धरले आहे आणि तेव्हा आपल्याला Vp हे V1 व Vo ची अवरेज व्हॅल्यू असे मिळते तेव्हा जर मी आउटपुट Vo हे थोडेसे वाढवले तर Vp सुद्धा इथे वाढताना दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकतात की V1 हे कॉन्स्टंट असल्यामुळे Vp थोडेसे वाढत आहे तर नक्कीच Vp हे या लाईन वर असले पाहिजे म्हणजेच Vo वर्सेस Vp हा पॉईंट या लाईनवर असला पाहिजे कारण ही लाईन R1 R2 आणि V1 या व्हॅल्यू ने डिफाइन केलेली आहे आणि इथे R1 R2 आणि V1 यापैकी कोणतीही व्हॅल्यू बदलत नाही आणि त्यामुळे ही लाईन सेम राहिली पाहिजे आता जर हे Vo थोडेसे वाढवले तर Vp देखील थोडे वाढते म्हणजेच मी इथून सुरुवात केली तर हे इथे थोडेसे बाजूला असे सरकते पण इथे हे या लाईन वरच राहिले पाहिजे आणि म्हणून मी थोडेसे असे जातो तेव्हा आता जर मी असे थोडेसे इथे गेलो तर इथे या पॉईंटला Vp ची व्हॅल्यू मिळते हे मी या डायग्राम मध्ये दाखवतो जर मी या पॉईंटपासून इथे थोडेसे या पॉइंटला अगदीच थोडे बदलले हे या डायग्राम मध्ये दाखवलेले नसले तरी हा थोडासा बदल गृहीत धरू या तेव्हा आता या इनपुटच्या व्हॅल्यू मुळे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स किंवा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या प्रॉपर्टी मध्ये काय घडेल तर आता ही व्हॅल्यू Vp किंवा Vp Vn अशी आहे कारण Vn 0 आहे तर आपण आता या पॉईंटला या नवीन पॉइंट पासून परपेंडीकुलर काढूयात आणि तेव्हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे आउटपुट या पॉइंटला एवढे असेल आणि म्हणून ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हे आउटपुट वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स सोबत मॅच करेल कारण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा या प्रॉपर्टी वर विश्वास आहे आणि त्यामुळे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हे इनपुट Vp Vn असे करेल आणि आऊटपुट वाढवेल म्हणजेच पुन्हा आउटपुट वाढते तेव्हा हा पॉईंट असा उजवीकडे अजून सरकला तर काय घडेल आणि आता हे असे इथे आले तर काय होईल तेव्हा आता जर मी इथे आलो तर आउटपुट हे Vo इथे असे असले पाहिजे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हे आउटपुट अजून वाढवण्याचा प्रयत्न करते जर हा पॉइंट हळूहळू सरकत राहिला आणि इथे या पॉईंट C वर आला तर काय घडेल ते पाहूयात आता मी इथे या हिरव्या लाईन वर आहे कारण या हिरव्या लाईन पासून बाजूला जाण्यास परवानगी नाही पण त्याच वेळी मी या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स च्या ब्लॅक लाईन वर सुद्धा आहे आता मात्र ऑपरेशनल ऍम्प्लिफायर खुश होईल कारण इनपुट या साठी स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून हे खरे आउटपुट मिळत आहे आणि त्यामुळे इथे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर थांबत आहे जर मी या पॉईंटपासून थोडेसे उजव्या बाजूला गेलो तर इथे हे आउटपुट Vo वाढत आहे ते आउटपुट कुठल्याही कारणाने असे जोपर्यंत तो पॉईंट येत नाही तोपर्यंत वाढतच जाते त्याचप्रमाणे जर मी इथे विरुद्ध दिशेने म्हणजेच आउटपुट थोडेसे कमी केले तर या पॉईंटपासून मी इथे येईल या हिरव्या लाईनपासून आपण बाजूला जाऊ शकत नाही आपल्याला नेहमी या हिरव्या लाईन वरच राहावे लागेल कारण हे रिलेशनशिप आपल्याला पोटेन्शियल डिव्हायडर रुल वापरून मिळालेले आहे तेव्हा जर मी आउटपुट कमी केले तर इथे असेल आणि आता ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची ही इनपुट व्हॅल्यू आहे आणि या इनपुट साठी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे आउटपुट इथे येते जे आत्ताच्या आउटपुट Vo पेक्षा कमी आहे म्हणून जर आपण आउटपुट पुन्हा कमी केले तर काय घडेल तेव्हा जर मी इथे अजून खाली आलो आणि पुन्हा या इनपुट साठी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे हे आउटपुट मिळते म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर अजून आउटपुट कमी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी या पॉईंट A पर्यंत असा खाली येतो आणि पुन्हा इथे हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर खुश होते कारण हा पॉईंट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वर आहे आता ऑपरेशनल ऍम्प्लिफायर खुश आहे जर मी इथे थोडासा उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला गेलो आणि मी असे खाली येत येत या पॉईंट C पर्यंत येतो किंवा विरुद्ध दिशेला पॉईंट A पर्यंत जाऊ शकतो म्हणजे अशाप्रकारे पॉईंट B अनस्टेबल पॉईंट आहे आता आपण पॉईंट A आणि C हे स्टेबल पॉईन्ट आहेत का ते पाहूयात पॉईंट B हा तर अनस्टेबल पॉईंट आहे पण पॉईंट C स्टेबल पॉईंट आहे का तेव्हा आता आपण या पार्ट वर लक्ष केंद्रित करूयात आता मी या पॉईंट पासून सुरुवात करतो आणि जर मी या पॉईंटपासून थोडाही बाजूला गेलो तर आउटपुट Vo हे वाढलेले दिसते म्हणून मी इथेच थांबतो हे अगदी थोडेच बदलतो म्हणजेच मी इथून इथे आलो आणि नंतर या पॉईंटवर आलो तेव्हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून आपल्याला Vp Vn या व्हॅल्यू साठी हे आउटपुट Vo असे मिळते तेव्हा आता आपण आउटपुट Vo कमी करूयात कारण इथे आपल्याला स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळणाऱ्या आउटपुट पेक्षा जास्त आउटपुट मिळते आता Vo कमी होते म्हणजेच मी इथे हे विरुद्ध दिशेने परत पॉईंट C वर पुन्हा येतो त्याच प्रमाणे जर मी मी थोडेसे या बाजूला गेलो म्हणजेच आउटपुट Vo थोडेसे बदलले म्हणजे या इथून सुरुवात केली तर या पॉईंटला येतो आपल्याला या हिरव्या लाईन वरच रहावे लागेल तेव्हा आता हे Vp Vn हे आहे आणि Vp Vn या व्हॅल्यू साठी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे आउटपुट इथे मिळते पण खरे आउटपुट तर इथे आहे म्हणजेच आपल्याला इथे हे आउटपुट वाढवावे लागेल तेव्हा हे आउटपुट वाढवल्यानंतर आपण पुन्हा पॉईंट C कडेच येतो तेव्हा जर मी इथून इथे बाजूला सरकलो तर मी पुन्हा मागे जातो तसेच इथून ते इथे सुद्धा बाजूला गेल्यावर पुन्हा मागेच जातो आणि म्हणून हा पॉईंट C स्टेबल आहे का तर हो हा पॉईंट स्टेबल आहे त्याचप्रमाणे तुम्ही पॉईंट A सुद्धा स्टेबल आहे असे दाखवू शकतात आता मी पॉईंट B स्टेबल नाही हे सिद्ध केले आणि पॉईंट A आणि C हे स्टेबल आहेत म्हणजेच पॉईंट A आणि C हे दोन सोल्युशन आहेत असे दाखवले आता नंतरचा प्रश्न आउटपुट नक्की पॉईंट A ला आहे की पॉईंट C ला आहे आणि हे आउटपुट च्या मागील व्हॅल्यू वर अवलंबून आहे तेव्हा आता आपण या सर्किटवर लक्ष केंद्रित करूयात समजा एखाद्या क्षणी Vo Vसप्लाय झाले

आता उदाहरणार्थ म्हणून आपण Vसप्लाय 15V असे घेऊयात तेव्हा हे Vसप्लाय असे होईल इथे मी इनपुट V1 5V असे घेतो तेव्हा इथे हे 15V आणि हे 5V आहे आणि आपण कॅल्क्युलेशन सोपे होण्यासाठी हे सर्व रेजिस्टन्स R1 व R2 हे 1 किलो ओहम असे घेऊयात म्हणून Vp काय असेल तर Vp हे V1 आणि Vo ची अवरेज व्हॅल्यू असेल किंवा इथे या एक्सप्रेशन मध्ये जर मी हे एक एक एक असे ठेवले तर हे निम्मे होते तसेच इथेसुद्धा एक एक एक केले तर हे सुद्धा निम्मे होते आणि Vp हे V1 आणि Vo ची अवरेज व्हॅल्यू आहे त्यामुळे Vp Vo V1 2 म्हणजेच Vp 15 5 2 10V मिळते आता आपल्याकडे Vp 10V आहे आणि Vn 0V आहे म्हणजेच या ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ला Vn 0V आणि Vp 10V असे इनपुट आहे आणि म्हणून इथे Vp हे इनपुट मोठे आहे आणि त्यामुळे नक्कीच आउटपुट पॉझिटिव्ह सप्लाय म्हणजे Vसप्लाय 15V असे असेल आणि हे आउटपुट बदलणार नाही जर मी इथे आउटपुट च्या 15V या व्हॅल्यू पासून सुरुवात केली तर म्हणजेच Vp 10V आणि हे Vn पेक्षा मोठे आहे म्हणून आउटपुट 15V या व्हॅल्यू ला कॉन्स्टंट राहते कारण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर कंप्यारेटर प्रमाणे कार्य करतो इथे हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर Vp आणि Vn हे कंपेयर करून जर Vp मोठे असेल तर आउटपुट वाढवतो आणि जर Vp लहान असेल तर आउटपुट कमी करतो अशाप्रकारे हे कार्य होते आता आपण दुसरे उदाहरण घेऊयात आता या केसमध्ये आपण हे 15V असे घेऊयात इथे हा पॉईंट 15V आहे तसेच आपण V1 5V असेच घेऊयात तेव्हा याची अवरेज व्हॅल्यू काय असेल तर इथे अवरेज व्हॅल्यू हे 5 2 5V असे येते म्हणजे हे 5V असे आहे तर हे 5V आहे म्हणजेच Vp हे लहान आहे आणि या केस मध्ये ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आउटपुट हे V सप्लाय म्हणजे 15V असे असेल आणि ते आउटपुट कॉन्स्टंट असेल ते बदलणार नाही आणि म्हणून या उदाहरणावरून आपण म्हणू शकतो की आउटपुट हे मागच्या Vo च्या व्हॅल्यू वर अवलंबून आहे तेव्हा जर इथे आपण Vo 15V आहे असे समजून सुरुवात केली तर ते आउटपुट 15V असेच राहते आणि जर इथे आपण Vo 15V आहे असे समजून सुरुवात केली तर ते आउटपुट 15V असेच राहते ते बदलत नाही तेव्हा या उदाहरणांमध्ये आपण पाहिले की जर सुरुवातीला V0 15V असेल तर त्याचं व्हॅल्यू ला राहतो पण जर आपण सुरुवात Vo 15V असे केले तर 15V याच व्हॅल्यू ला राहतो अशाप्रकारे हे मागील व्हॅल्यू वर अवलंबून असते तेव्हा आता मी थोडक्यात सारांश सांगतो जर आपण या मूळ इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे हे प्लस आणि मायनस इनपुट टर्मिनल input terminals चुकून अदलाबदल केले तर काय घडेल या प्रश्नाने सुरुवात केली होती तेव्हा चुकून हे आदलाबदल केले तर काय घडेल तर या केस मध्ये सुद्धा हे ऍम्प्लिफायर म्हणूनच कार्य करेल म्हणजेच आउटपुट Vo V1 K असे मागील प्रमाणेच येईल मूळ इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी हे आउटपुट R2R1 V1 असे येईल का तर आपण या डिटेल अनालीसिस मध्ये पाहिले की हे आउटपुट R2R1 V1 असे येत नाही तेव्हा आउटपुट हे एकतर Vसप्लाय किंवा Vसप्लाय असे असेल म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की आऊटपुट हे पॉझिटिव्ह सॅचूरेशन किंवा निगेटिव सॅचूरेशन मध्ये असते आणि हे आउटपुट Vo च्या मागील व्हॅल्यू वर अवलंबून असते हेच मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सांगतो जर चुकून आउटपुट हे Vसप्लाय ला गेले तर ते तिथेच कॉन्स्टंट राहते कारण ते याचे व्हॅलिड स्टेबल सोल्युशन आहे आणि ते आउटपुट कायमसाठी तिथेच कॉन्स्टंट राहते पण आउटपुट हे R2R1 V1 असे एंपलीफायर च्या आऊटपुट प्रमाणे येत नाही कारण हा पॉईंट अनस्टेबल आहे आणि त्यामुळे ते इथे राहत नाही म्हणजेच ते एम्पलीफायर प्रमाणे कार्य करत नाही ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव सॅचूरेशन मध्ये जाते हे आपण या अनालीसिस वरून पाहिले आणि अजून दुसरे ऑब्झर्वेशन केले ते म्हणजे इथेसुद्धा या चुकीच्या सर्किट मध्ये वर्च्युअल शॉटिंग होते का तर नाही कारण Vp आणि Vn हे सारखेच नाहीत Vn 0 आहे पण Vp काय आहे तेव्हा समजा जर मी या पॉईंट C वर आहे तर इथे Vp किती असेल तर इथे हे Vp झिरो नाही हे पॉझिटिव्ह येते पण Vn 0 आहे म्हणजेच या पॉइंटला Vp Vn असे आहे त्याचप्रमाणे जर मी इथे या पॉईंट वर आलो इथे Vp 0 आहे पण Vn 0 आहे म्हणजेच या पॉइंट पर्यंत Vp आणि Vn हे सारखेच नाहीत पण या पॉइंटला Vp Vn 0 येते पण हा पॉईंट स्टेबल पॉईन्ट नाही तेव्हा इथे हा पॉइंट जो आपल्याला हवा आहे तो नाही आणि म्हणून या सर्किट साठी वर्च्युअल शॉटिंग खरे ठरत नाही आणि म्हणूनच मी म्हणत होतो की वर्च्युअल शॉटिंग ही ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची प्रॉपर्टी नाही वर्च्युअल शॉटिंग ही ह्या पूर्ण सर्किट ची म्हणजेच या स्पेशल सर्किटची ची प्रॉपर्टी आहे सर्वच सर्किट ची देखील नाही आता समजा मी तुम्हाला हे एक सर्किट दिले आणि प्रश्न विचारला की जर V1 5V असेल तर आउटपुट Vo काय असेल पण इथे तुम्ही Vp Vn असे गृहीत धरून अनालिसिस करू शकत नाही ही पद्धत इथे चालणार नाही कारण वर्च्युअल शॉटिंग हे या सर्किट साठी सत्य होत नाही आपण नंतर या सर्किट कडे पुन्हा येऊ यात कारण हे एक फार उपयोगी सर्किट आहे जरी हे एक साधे सर्किट दिसत असले तरी ते फार उपयोगी सर्किट आहे आणि या सर्किटचे नाव स्मिथ ट्रिगर असे आहे तेव्हा आपण नंतर पुन्हा हे सर्किट पाहूयात